लेसरचे संक्षिप्त वर्णन मागील व्याख्यानात आपण असे प्रकरण मानले जेथे माझ्याकडे दोन बाजूंनी आरशासह पोकळी आर 1 आणि आर 2 आहे आणि प्रकाश मागे आणि पुढे जात आहे आणि आपण जे दाखवले ते म्हणजे जर n2 n1 वरच्या स्तरावर आणि खालच्या पातळीतील अणूंच्या घनतेमध्ये फरक असेल तर ln√σL असेल जेथे L हि पोकळीची लांबी आहे मग प्रकाशाला प्रवर्धित प्रकाश मिळतो जो येथून किंवा येथून बाहेर पडतो आपण हे कसे साध्य करू शकतो कारण पहिल्या क्रमांकावर बोल्टझमॅनच्या सूत्रावरून आठवते की वरच्या स्तरावरील अणूंची संख्या आणि खालच्या स्तरावरील अणूंची संख्या जे त्यांच्या घनतेइतकीच e EkT असेल जी 1 पेक्षा कमी देखील आहे तर n1 पेक्षा n2 मोठे असणे औष्णिकपणे शक्य नाही तर आपण थर्मली निष्कर्ष काढूया याचा अर्थ असा की जर आपण तापमान योग्य वाढवले तर n1 पेक्षा n2 जास्त असणे शक्य नाही दुसरे काहीतरी केले पाहिजे आणि तेच लेसरमध्ये केले जाते आणि मग जे घडते ते म्हणजे उत्तेजित उत्सर्जनाद्वारे बाहेर पडणाऱ्या प्रकाशामध्ये नेमके तेच गुणधर्म असतात ज्यामुळे तो बाहेर येतो तर येणाऱ्या फोटॉनमध्ये नेमके तेच गुणधर्म आहेत जे फोटॉन आहेत जे ते बाहेर काढतात आणि म्हणूनच या प्रकाशाचे विशेष गुणधर्म आहे ज्यावर मी या व्याख्यानाच्या शेवटी चर्चा करेन आत्ता आपण n2 n1 कसे साध्य करू याचा विचार करूया तर लेझर अॅक्शन आणि संबंधित तंत्रज्ञानाचा हा एक संक्षिप्त परिचय आहे अधिक माहितीसाठी आपण कदाचित प्रगत पुस्तके वाचणार आहात तरप्रथम आता दोन स्तरीय प्रणालीमध्ये आपण n2 n1 साध्य करू शकत नाही समजा दोन स्तर प्रणाली आहे मी वरच्या पातळीवर जितके जास्त पंप करतो तितके अधिक अणू खाली येतात म्हणून मी कधीही अशी परिस्थिती साध्य करू शकत नाही जिथे तुम्हाला n2 n1 माहित असेल तर दोन स्तरीय प्रणालीमध्ये मी ते करू शकत नाही तर दोन स्तरीय प्रणालींच्या पलीकडे जाऊ तर तीन किंवा चार स्तर प्रणालीवर जाउ म्हणून लेसर डिझाईन करताना मला योग्यरित्या साहित्य निवडावे लागेल जेणेकरून हे स्तर असतील आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की यात कोणत्या प्रकारचे गुणधम असावेत तर समजा माझ्याकडे तीन स्तरीय प्रणाली आहे एक स्तर दुसरा स्तर आणि तिसरा स्तर मी काय करू शकतो कि पहिल्या आणि तिसऱ्या स्तराच्या दरम्यान या वारंवारतेचा चमकदार प्रकाश पंप करू तर तेवढे अणू इथे येतात आणि हे स्तर अशा प्रकारे निवडा की अणू वरच्या स्तरावर पोहोचताच ते खूप वेगाने खाली येतात याचा अर्थ स्तर 3 आजीवन आहे मी त्यांना आता स्तर 1 स्तर 2 स्तर 3 असे नाव देतो क्षय विरुद्ध स्तर 2 हे खूप लहान आहे आणि जेव्हा मी खूप लहान असे म्हणतो याचा अर्थ हे हळू आहे 2 ते 3 मंद आहे याचा अर्थ 2 ते 1 पर्यंतच्या आयुष्याच्या तुलनेत खूप कमी आहे परिणामी काय झाले असेल हे अणू जे वरच्या स्तरावर जातात ते लगेच खाली येतात तर ते येथे कमी होत चालले आहेत येथे बरेच स्तर वर आणले जात आहेत आणि ते n2 असतील आणि n1 असे असतील की मी अशी स्थिती प्राप्त करू शकेन जिथे n2 n1 तर n2 n1 ला उलट लोकसंख्या म्हणतात आपण थर्मल प्रकरणात सामान्यपणे जे घडते त्यापासून लोकसंख्या उलट केली आहे इतर शक्यता चार स्तर आहेत तुमच्याकडे 1 2 3 4 आहे आणि आपण येथे त्यांना 1 2 3 4 असे नाव देऊ अणू येथे पंप करू आणि हे संक्रमण जलद करू कमी संक्रमण जलद करु आणि हे संथ आहे तर अणू स्तर 4 वर पोहोचताच काय होणार आहे ते आता पातळी 3 वर येणार आहेत हळू हळू ते खाली येताच ते खाली एक पातळीवर येतील आणि म्हणून संख्या n3 n2 पेक्षा मोठे असेल अशी शक्यता आहे तर जिथे जिथे ही संथ क्रिया होत आहे ते ते स्तर आपण प्रकाश वाढवण्यासाठी वापरू शकु तर तीन स्तरीय प्रणालीमध्ये हे जलद आहे आणि ही लेसर अॅक्शन असणार आहे लेसर हे लेव्हल 2 आणि लेव्हल 3 शी संबंधित वारंवारता असेल चार स्तरीय प्रणालीमध्ये हे वेगवान आहे तर हे आहे आणि मध्यभागी पुढे लेसर असेल तर लेसर फ्रिक्वेन्सी या दोन स्तरांमधील वारंवारतेशी संबंधित असेल तर अशाप्रकारे लोकसंख्या उलट करणे साध्य केले जाते तर लोकसंख्या उलथापालथ जो एक नवीन शब्द आहे जो आपण आता शिकत आहात ते तीन स्तर किंवा चार स्तरांच्या प्रणालीमध्ये साध्य करण्यायोग्य आहे परंतु अशा प्रणालीमध्ये नाही ज्यामध्ये फक्त दोन स्तर आहेत आपण काहीही केले तरीही आपण ते साध्य करू शकत नाही आणि एकदा तुम्ही ते केलेत म्हणून माझ्याकडे ही पोकळी आहे ज्यात मी ही अणूंची लोकसंख्या उलट करत आहे आणि समजा मी ही लोकसंख्या उलटी केली आहे याचा अर्थ मी n2 n1ln√σL साध्य केले आहे जेथे L लांबी आहे मग जसजसा प्रकाश पुढे मागे जातो तसतसा तो प्रवर्धित होणार आहे आणि बाहेर पडणारा प्रकाश हा तो प्रकाश वाढवणार आहे आणि यात विशेष गुणधर्म आहेत गुणधर्म काय आहेत नोटीस नंबर एक आरसे एकमेकांशी समांतर असल्याने जो काही प्रकाश बाहेर पडतो तो अत्यंत दिशात्मक असणार आहे यासारखा जाणारा कोणताही प्रकाश नष्ट होईल तर गुणधम क्रमांक 1 आणि हा प्रकाश जो या लेझरमधून बाहेर पडत आहे लेसर म्हणजे किरणोत्सर्गाच्या उत्तेजित उत्सर्जनाद्वारे प्रकाश प्रवर्धन तर एक गुणधम असणार आहे जो अत्यंत दिशात्मक आहे कारण तुम्ही एका विशिष्ट दिशेने जाणाऱ्या प्रकाशाला मोठे करत आहात त्यामुळे ते अत्यंत दिशात्मक असणार आहे आणि तसेही आहे कारण त्याचा प्रसार कमीतकमी शक्य आहे जो विवर्तन मर्यादेद्वारे सेट केला जातो म्हणून टॉर्चच्या प्रकाशाप्रमाणे तो पसरत नाही तो फार कमी पसरतो तीन आणि ते देखील घडते कारण हे अत्यंत सुसंगत आहे याचा अर्थ वेव्ह फ्रंटवरील वेगवेगळ्या बिंदूंवरील टप्प्यातील संबंध ज्याला हे विशेष सुसंगतता आणि तात्पुरती सुसंगतता म्हणून ओळखले जाते जे एका वेळी आणि दुसर्या वेळी टप्प्यामधील संबंध आहे ते खूप खूप स्थिर आहेत आणि या तीनही गुणधर्मांमुळे तो एक विशेष प्रकाश बनतो θλd द्वारे दिलेली ही विवर्तन मर्यादा काय आहे हे मी फक्त नमूद करू ही एक किमान मर्यादा आहे जेथे d हा छिद्र आकार आहे तरंगलांबी आहे आणि हा प्रसार कोन आहे तर हा किमान प्रसार आहे जो विवर्तनाने सेट केला आहे आणि लेसर याचे अनुसरण करतो याचा अर्थ असा की जर मी लेसर बीम घेतो जो व्यास डी आहे तो θ कोनातून पसरेल जे λd च्या क्रमाने आहे इतर प्रकाश अधिक पसरतात कारण ते सुसंगत नाहीत तर हे लेझर्सचे विशेष गुणधर्म आहेत तर केवळ उत्तेजित उत्सर्जन प्रकाशाचा वापर करून या व्याख्यानाची सांगता करण्यासाठी लोकसंख्येतील व्यत्यय असलेल्या माध्यमाद्वारे ते वाढवता येते दोन गंभीर लोकसंख्या व्युत्क्रम घनता ln√σL द्वारे दिली जाते जेथे L पोकळीची लांबी असते तीन उलटा तीन किंवा चार स्तरीय प्रणालींमध्ये प्राप्त करता येतो परंतु दोन स्तरीय प्रणालीमध्ये नाही आणि चार लेसर जे हे प्रवर्धन बाहेर येते ते विशेष प्रकाश आहे जे अत्यंत दिशात्मक आहे लेसर एक प्रकाश आहे जो अत्यंत दिशात्मक सुसंगत आहे विवर्तन मर्यादेद्वारे सेट केलेला किमान संभाव्य प्रसार आहे आणि एक गोष्ट ज्याचा मी उल्लेख करायला विसरलो आहे ती म्हणजे अत्यंत मोनो क्रोमॅटिक म्हणजे एक वारंवारता त्याची एक फ्रिक्वेन्सी आहे जी त्या संक्रमण वारंवारतेशी जुळते जरी काही प्रसार होणार आहे परंतु इतर सर्व प्रकाश च्या तुलनेत अत्यंत मोनोक्रोमॅटिक आहे म्हणजे ते लेझरचे विशेष गुणधर्म आहेत तर यासह मी लेझर्सच्या तांत्रिक अनुप्रयोगाचा निष्कर्ष काढतो लक्षात ठेवा की ही कल्पना सुमारे एकोणिसाव्या दशकाच्या मध्यभागी प्रस्तावित करण्यात आली होती तर 1915 1914 परंतु प्रथम लेसर मेजर आणि लेझर हे 1960 च्या दशकात बनवले गेले तर कल्पना आल्यानंतर तांत्रिक प्रगतीसाठी सुमारे 50 वर्षे प्रतीक्षा करावी लागली पुढे आम्ही पुढच्या आठवड्यात क्वांटम मेकॅनिक्स पर्यंत सुरू करणार आहोत आणि मी पुढच्या आठवड्यात पहिल्या व्याख्यानात प्राचार्यासह पत्रव्यवहार प्रारंभ करणार आहे